विद्यार्थ्यांनो आपले स्वागत आहे मागील वर्गात मी ही तिसरी समस्या सोडावीत होतो आणि आपण चार रूपांची गणना केली ती म्हणजे मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स

तर सूत्र काय आहे अक्चुअल एल्ड वजा स्टॅंडर्ड एल्ड आणि या साठीच आपल्याला स्टॅंडर्ड रेट चा दर मोजणे गरजेचे आहे तर हा दर मोजण्यासाठी आपणास स्टॅंडर्ड चे पुनरावलोकन करावे लागेल आणि त्या सोबतच आपणास काही तडजोडी हि कराव्या लागतील तसेच अद्यतन व त्याची अंमलबाजवणी हि करावी लागेल अक्यचुअल एल्ड आपणास दिले गेलेले आहे आणि ते आहे २६ ५ स्टॅंडर्ड एल्ड तसेच इनपुट किती असेल तर या चालू इनपुट साठी किंवा ह्या उत्पादन प्रक्रियेसाठी दिलेले इनपुट जवळपास ३० युनिट्स आहे आणि अपेक्षित आउटपुट स्टॅंडर्ड २७ असे होते तर येथे अक्यचुअल २६ व स्टॅंडर्ड २७ आहे परंतु स्टॅंडर्ड रेट घ्यावा लागेल आणि २ मटेरियल ची रिवाईज्ड स्टॅंडर्ड मिक्स ची स्टॅंडर्ड कॉस्ट मोजावी लागेल येथे प्रथम सामग्री A दिलेली आहे आणि सामग्री A साठी ती किती असेल याची गणना करू तर तुम्ही म्हणाल हे मोजायचे कसे त्यासाठी आपल्याला मानकांचे प्रमाण मोजावे लागेल जेणेकरून आपल्याला आता सामग्री A साठी मानक कसे उंचावत आहोत हे आपल्याला कळू शकेल तर सामग्री A साठी येथे आपणास किती जणांचे स्टॅंडर्ड मिक्स दिलेले आहे उदाहरणार्थ २० टन स्टॅंडर्ड मिक्स साठी A चे योगदान आहे ८ टन तर स्टॅंडर्ड मिक्स ३० टन असताना A चे योगदान किती असेल तर ते असेल ८ भागिले २० गुणिले ३० म्हणजे ते येईल १२ आणि B बाबतीत हि हे सामान पद्धतीने मोजावे लागेल तर ते किती येईल १२ भागिले २० गुणिले ३० तर एकूण संख्या येईल १८ टन तर येथे आपणास उत्तर सापडले १८ टन तर आता आपण या प्रकरणात स्टॅंडर्ड कॉस्ट मोजली आहे ज्या साठी आपण स्टॅंडर्ड चे प्रमाण घेतले आणि आणि वास्तविक प्रमाणाचा हि विचार केला आणि आपणास स्टॅंडर्ड ची गुणवत्ता वाढवण्यासाठी अक्यचुअल व स्टॅंडर्ड आपापसातील प्रमाणांचे पुनरावलोकन करावे लागेल reference slide time is तर या प्रकरणात आपणास व्हेरिएन्स मोजायचे आहे आणि त्या साठी आपण व्हेरिएन्स टोटल कॉस्ट ऑफ स्टॅंडर्ड मिक्स ची मोजणी करणार आहोत ती किती असेल मटेरियल A साठी १२ टन ४० रुपये प्रति टन दराने किती होईल तो असेल ४८० आणि मटेरियल ब् साठी असेल १८ टन ६० रुपये प्रतिटन प्रमाणे तो येईल १०८० रुपये तर रिवाइज्ड स्टॅंडर्ड मिक्स साठी स्टॅंडर्ड कॉस्ट असेल ३० टन १५६० रुपये दराने तर यातून आपणास स्टॅंडर्ड रेट शोधावा लागेल त्यासाठी आपणस येथे काय करावे लागेल तर वेस्टेज कमी करावे लागेल वेस्टेज चा दर येथे किती असेल १० टक्के म्हणजे तो अपव्यय किंवा वेस्टेज दर १० टक्के कसा आला आहे त्या साठी आपण ३० वजा ३ टन केलेले आहे तर येथे किंमत आणि खर्च सामान राहू शकतो मग तो किती होईल तो असेल २७ टन म्हणजे ३० ३ २७ तर ३ टन येथे आपण खर्च ठेवू शकत नाही तर आपण त्याला इथून काढून टाकुयात शेवटी आपल्याला इथं आढळते कि वेस्टेज हा कमी प्रमाणात झालेला आहे पण नेमका किती तो आहे २७ टन आणि एकूण खर्च आहे १५६० तर आता रिवाइज्ड स्टॅंडर्ड मिक्स ची स्टॅंडर्ड कॉस्ट किती असेल ती असेल १५६० भागिले नेट स्टॅंडर्ड आउटपुट २७ युनिट्स पण याला विभाजित केले जाऊ शकत नाही तर आपण ५२० भागिले ९ असा सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणून आता आपण सहजपणे साहित्य उत्पन्नाच्या भिन्नतेची गणना करू शकता कारण सर्व माहिती आपल्या कडे उपलब्ध आहे हा एक मानक दर आहे आपण जे मानक वास्तविक आउटपुट येथे वापरणार आहोत ते काय आहे ५२० रुपये ९ ने भागाकार म्हणून जर आपण याची गणना केली तर ते 29 येईल जे प्रतिकूल असेल हा व्हेरिएन्स २९ प्रतिकूल आहे म्हणून आता येथे तपासणी लागू करू तर मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स मटेरिअल प्राइस व्हेरियन्सच्या मटेरियल युसेज व्हेरिएन्स तर आपणास अजून एक गोष्ट येथे करता येईल ती म्हणजे मटेरियल युसेज व्हेरिएन्स मटेरियल मिक्स व्हेरिएन्स मटेरियल एल्ड व्हेरिएन्स ठीक तर मग कॉस्ट व्हेरिएन्स किती असेल आपण आधीपासूनच मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स ची गणना केली आहे तर ती आपणास किती आढळली जवळपास १२९ जी कि प्रतिकूल अशी आहे मग मटेरियल प्राइस व्हेरिएन्स नेमका किती होता मटेरियल प्राइस व्हेरिएन्स होता १६० रुपये म्हणजे १ साठी १०० या प्रमाणे व्हेरिएन्स किती असेल तर आपण मोजमाप केल्यावर तो आला ६० जो कि अनुकूल आहे आणि मटेरियल युसेज व्हेरिएन्स आहे ६९ जो कि अनुकूल असा आहे तर ती आहे १२९ म्हणजे ६० ६९ १२९ आणि या दोन्ही प्रतिकूल आहेत म्हणून १२९ ला हि आपण प्रतिकूल ग्राह्य धरू तर सर्व तपासणी नंतर आपण या निष्कर्षास येऊ कि मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स मटेरियल प्राइस व्हेरिएन्स मटेरियल युसेज व्हेरिएन्स अर्थात जे आले आहे १२९ त्याचप्रमाणे आता आपण मटेरियल युजन्स व्हेरिएन्सबद्दल बोलू या तर मटेरियल युसेज व्हेरिएन्स किती असेल तर आपण थोडंसं मागे जाऊन पाहू ज्यात आपण मटेरियल युसेज व्हेरिएन्स ची गणना केली होती तसेच आपण मटेरियल मिक्स व्हेरिएन्स ची हि गणना केली होती त्यात १०० साठी आपणास ती ६० आढळली होती आणि मटेरियल युसेज व्हेरिएन्स हे ६९ आले होते जे कि प्रतिकूल होते ते ६९ जे प्रतिकूल आहे आणि ते एल्ड आणि मिक्स च्या बरोबरीचे आहे तर आपण मटेरियल मिक्स व्हेरिएन्स अगोदर च मोजले होते जे कि ४० अनुकूल असे होते तर येथे व्हेरिएन्स किती होईल त्या साठी आपणास परत एकदा एल्ड व्हेरिएन्स चे मोजमाप करावे लागेल तर येथे मटेरियल व्हेरिएन्स होते २२० जे कि प्रतिकूल असे होते आणि त्यात आपण परत २९ अधिक केले असता मटेरियल मिक्स व्हेरिएन्स आणि मटेरियल एल्ड व्हेरिएन्स हे दोन्ही आपणास प्रतिकूल आढळून आले ज्याची गणना आपण ६९ अशी केली होती तर आपण आता इथे म्हणू शकतो कि आपण गणना केलेले ५ हि व्हेरिएन्स हे अगदी बरोबर आहेत आत्तापर्यंत आपल्याकडून मोजली जाणारी ५ ही व्हेरिएन्स बरोबर आहेत आणि याबद्दल काही शंका नाही आता आपणास या प्रकारच्या परिस्थितीचे आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी विचार करावा लागेल उदाहरणार्थ आपण मटेरियल कॉस्ट मध्ये काय फरक आहे याबद्दल चर्चा करू १२९ प्रतिकूल जर आपण या नकारात्मक भिन्नतेचे कारण पाहिले तर ते म्हणजे जेव्हा आपण इनपुट आणि आऊटपुटबद्दल बोलता तेव्हा आपण आधीच ठरवले आहे की आपला अपव्यय १० टक्के होईल आणि जर आपण कोणतेही इनपुट वजा केल्यास १० टक्के आउटपुट असावे परंतु प्रत्यक्षात आपण पाहिले आहे की याचा परिणाम झाला नाही असे म्हणत नाही लक्षणीय प्रमाणात त्याचा परिणाम झाला आहे आणि त्या कारणास्तव आपले सर्व प्रकार नकारात्मक झाले आहेत बहुतेक व्हेरिएन्स नकारात्मक आहेत म्हणून या कारणास्तव आपल्याला आउटपुट खाली का आला आहे शोधायला हवे अपेक्षित उत्पादन २७ युनिट्सचे एकूण इनपुट वजा १० टक्के वाया होते परंतु प्रत्यक्षात ते फारच गंभीरपणे दिसून आले नाही परंतु ते युनिटच्या अर्ध्या भागाने खाली आले आहे म्हणून ते २७ नाही परंतु २६ ५ आहे प्रमाणित स्टॅंडर्ड २६ ५ वर प्रकाश टाकतो तेव्हा वास्तविक आउटपुट मानक किंमत देखील बदलली जाईल आपले मिश्रित देखील आपल्याला सुधारित करावे लागेल आणि नंतर आपल्याला ते मोजावे लागेल एकदा वास्तविक आउटपुट सर्व मानक सुधारित केले तेव्हा आपल्याला आढळले की बहुतेक सामग्री प्रकार शेवटी नकारात्मक आणि प्रतिकूल आहेत किंमती तील भिन्नता प्रतिकूल आहे मिक्स पुन्हा प्रतिकूल आहे आणि उत्पादनही प्रतिकूल आहे म्हणून बहुतेक प्रकार प्रतिकूल होते कारण आपण प्रमाणानुसार इनपुटचे प्रमाण कमी केले नाही कारण जर आउटपुट खाली येत असेल तर आपले इनपुट देखील खाली आले पाहिजे उत्पादन प्रत्यक्ष होते जेव्हा आपण या दोघांची तुलना करता तेव्हा उत्पादनावर किंवा आऊटपुटवर काही प्रमाणात परिणाम होतो आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो तो नकारात्मक का आला आहे अपव्यय समायोजित केल्यानंतर आउटपुटचा अर्थ मानकांनुसार का नाही आणि या कारणास्तव तपासले पाहिजे की पुढच्या वेळी अपव्यय होणार नाही आणि जे काही प्रमाणित इनपुट आहे जे उपलब्ध असेल त्याचा अपव्यय समायोजित केल्यानंतर अपेक्षित आउटपुट काय आहे याची खात्री करुन घेऊ शकतो आपण येथे प्रथम क्रमांक दोन तीन गोष्टी केल्या प्रथम आपण सर्व पाच व्हेरिएन्स मोजू आपण केलेली दुसरी समस्या म्हणजे आपण वास्तविक आऊटपुट वर प्रकाश टाकण्यासाठी मानदंड सुधारित करण्याच्या मुद्दयाकडे लक्ष वेधले होते आणि या प्रकरणात आपण शिकलेली तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सामग्रीचा अपव्यय होतो तेव्हा परिस्थितीचा कसा सामना करावा प्रमाणित आणि वास्तविक आउटपुट समान नसतात आणि अपव्यय असल्यामुळे काही टप्पे किंवा काही फरक आहेत तर मग त्या व्यर्थतेचा सामना कसा करावा तर आता परवानगी दिलेला अपव्यय यापूर्वीच आपल्याला देण्यात आला आहे त्यापेक्षा वास्तविक आऊटपुटवर नकारात्मक परिणाम झाला आहे म्हणून आपल्याला त्याबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल आणि पुढच्या वेळी आपण हे तपासले पाहिजे जेणेकरून हे नकारात्मक भिन्नता कधीही प्रकट होणार नाही बरोबर आउटपुटवर नकारात्मक परिणाम होत आहेत जे प्रमाण मूल्यापेक्षा अधिक होते तर आपल्याला समजले की वास्तविक आउटपुटच्या प्रकाशात मानक कसे उंचावायचे आणि अपव्ययांचे प्रकरण कसे समायोजित करावे आता चौथ्या समस्या मधील आपण आणखी एक समस्या सोडवणार आहोत जी अत्यंत शांत आणि व्यापक आहे ही समस्या म्हणजे आपण येथे उद्दीष्ट आणि समाप्ती साठा समायोजित करण्याचा मुद्दा अजून बनविला नाही म्हणून येथे आपण काय करायचे आहे त्याबद्दल विचार करावा लागेल आणि सामान्यपणे व्यवसायातही असे घडते की जेव्हा आपण दिलेल्या कालावधीत उत्पादन किंवा आउटपुटसाठी सामग्री खरेदी करण्यास जातो जर आपल्या कडे कच्च्या मालाची यादी असेल तर उत्पादन सुरूवातीस आपण नक्कीच बाजारपेठेतून वस्तू खरेदी करू आणि मग उत्पादन चालू करू जे सध्याच्या परिस्थितीत तसे नाही या परिस्थितीत आपल्याला असे सांगितले जाते की आधीच्या काळात खरेदी केल्यापासून काही प्रारंभिक स्टॉक उपलब्ध आहेत आपल्याला ओपनिंग स्टॉकचा वापर करावा लागेल आणि मग बाजारातून त्या वस्तू खरेदीसाठी तुम्ही जे काही कमी पडता आणि बाजारातून कोणतीही खरेदी कराल त्याचा विचार आता आपण इथे करणार नाहीत कारण क्लोसिंग यादी हि शून्य आहे काही मालिका आपणास पुढील कालावधी साठी ठेवावी लागेल तसेच मागील कालावधी पासून आपल्याला कच्च्या मालाची काही यादी मिळाली आहे पुढच्या काळातही आपल्या कडे चालू कालावधी च्या खरेदीतून काही वस्तू मिळणार आहेत म्हणून आपल्याला ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक च्या मुद्द्यांशी सामना करावा लागेल आणि मग आपल्याला काही वाया जाण्याचे कारण म्हणजे त्या समस्येचे निराकरण करावे लागेल या प्रकरणात माझीही अपेक्षा आहे की काही अपव्यय देखील तेथे आहेत म्हणून हे सर्व सोडवावे लागेल आणि मग या रूपांमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि कोणत्या प्रकरणात संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे याची गणना कशी करावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण विनायक लिमिटेडने येथे दिलेली समस्या पाहिल्यास इथे असे दिले आहे कि दोन मूलभूत कच्च्या मालांचे मिश्रण करून एक तो मानक खर्चाची प्रणाली चालवितो आणि कच्च्या मालासाठी खालील मानके निश्चित केली गेली आहेत म्हणून साहित्य A आणि B आपणास दिले जातात ह्या दोन सामग्री आहेत जी मानक आउटपुट सह मिश्रण म्हणून आवश्यक असतात किंवा वास्तविक आउटपुट असू शकतात याचा अर्थ इनपुट २ आहे आणि आउटपुट १ उत्पादन आहे आपणास दिले गेले आहे ४० टक्के आणि ६० टक्के गुणोत्तरात मिसळले जाते आणि नंतर आपणास मानक किंमत दिली जाते जे ४ प्रति किलो आणि ३ प्रति किलो आहे तर आता अधिक माहिती दिली गेलेली आहे की एप्रिल २००२ मध्ये प्रक्रियेतील प्रमाणित तोटा १५ टक्के आहे डिसेंबर २००२ च्या दरम्यान कंपनीने १७०० किलो ग्राम आउटपुट उत्पादन केले डिसेंबर २००२ च्या महिन्यात खरेदी केलेल्या साठ्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे आपल्याला दिलेली स्टॉक माहिती आपल्याला क्लोजिंग स्टॉकची माहिती दिली जाते आणि आपल्याला खरेदीची एकूण माहिती दिली जाते आणि त्या आधारे आपल्याला ही रूपे शोधून काढावी लागतात म्हणून आपण शोधू शकता की आपल्याला डिसेंबर महिन्याबद्दल माहिती दिली गेली आहे आणि आपल्याला डिसेंबरच्या महिन्यासह या समस्येस सामोरे जावे लागेल या प्रकरणात प्रारंभ आणि बंद साठा समायोजित केल्यानंतर आपल्याला भिन्नता शोधणे आवश्यक आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण आता या भिन्नतेचे कार्य सुरू करू आणि या भिन्नतेची गणना कशी केली जाऊ शकते हे शोधण्याचा प्रयत्न करू या प्रकरणात प्रथम भिन्नता देखील मोजली जाईल ती म्हणजे मटेरियल प्राइस व्हेरिएन्स आणि पुन्हा मटेरियल प्राइस व्हेरिएन्स ची गणना करण्यासाठी सामग्री उणे वास्तविक किंमतीची वास्तविक किंमत किंवा या प्रकरणात ते नुसते मटेरियल नसून ते मिक्स आहे म्हणून आता त्याची मानक किंमत मोजावी लागणार आहे प्रमाणित मिश्रणाची मानक किंमत म्हणून ती मोजावी लागेल मग आपल्याकडे साधे सूत्र म्हणजे स्टँडर्ड मिक्स् वजा स्टँडर्ड कॉस्ट वजा वास्तविक किंमत असेल जर आपण किंमतीची भिन्नता मोजली तर ती मटेरियल वजाची वास्तविक किंमत आहे जेणेकरून आपणास प्रथम मानक किंमतीची गणना करावी लागेल कारण ती आपणाला दिलेली नाही तर अपव्यय समायोजित करण्यासाठी आपणास समस्यांचे निराकरण करावे लागेल जेणेकरून येथे दिलेल्या समस्येवर नजर टाकल्यास आपण आऊटपुट व इनपुटस देत आहोत जे ४० ते ६० टक्के गुणोत्तर आहे तर प्रथम प्रश्न हा आहे की गुंतवणूकीची परिपूर्ण रक्कम किती आहे इनपुटची परिपूर्ण रक्कम काय आहे जी आपणास दिली जात नाही आपणास केवळ गुणोत्तर दिले जाते ज्या मध्ये A ४० टक्के आणि B 60 टक्के म्हणजे एकूण रक्कम किती आहे त्या इनपुटची एकूण रक्कम दिली आहे आपणास शोधण्यासाठी त्या इनपुटची एकूण मात्रा दिली आहे प्रक्रियेत प्रमाणित तोटा 15 टक्के आणि वास्तविक उत्पादन १७०० युनिट्स आहे हे आपल्याला सहजपणे मिळू शकेल तर तुम्हाला सहजते इथे लक्ष्यात येईल कि ते २००० इतके येईल म्हणजे याचा अर्थ असा की प्रमाणित तोटा म्हणजे 15 टक्के म्हणजे आउटपुट किती होणार आहे ८५ टक्के आणि हे १७०० म्हणजे काय हे काही मूल्यांचे ८५ टक्के आहे आणि ते मूल्य काय असू शकते जे आपणास सहजपणे समजेल की ती मूल्ये २००० होणार आहेत कारण २००० आणि त्यात किती व्यर्थ किंवा वेस्टेज आहे तर १५ टक्क्याने १०० ने विभाजित केलेले आहे तर हे किती हे १५ टक्के आहे म्हणजे आपण १५ घेत आहोत म्हणून येथे टक्केवारी चिन्ह ठेवणार नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही रक्कम २००० गुणिले 15 भागिले १०० हे किती हे ३०० आहे तर हा अपव्यय आहे आता आउटपुट १७०० अपेक्षित आहे आपण सहजपणे शोधू शकता की २००० युनिट्सची रक्कम आहे आता गणना करूया मिश्रणाची मानक किंमत मानक मिश्रणाची मानक किंमत A साठी असणार आहे हे प्रमाण किती होणार आहे प्रमाण 800 युनिट्स आहे प्रमाण आम्हाला दिले जाते कारण ते ४० टक्के किती आहे आणि किंमत काय आहे मानक किंमती म्हणजे सामान्य प्रमाण ८०० प्रमाणित किंमती ४ म्हणजेच याचा अर्थ ३२०० आहे आणि B च्या बाबतीत किती असेल हे १००० ते १०० पर्यंत होणार आहे गुणाकार होईल किती हे ३६०० आहे तर आपण शोधू शकता की मानक मिश्रणाची किंमत किती आहे हे २००० किलोग्रॅम होणार आहे हे किती होणार आहे ६८०० २००० किलो व ६८०० जेणेकरुन आपणास सहजपणे हे समजेल की अपव्यय समायोजित केल्यानंतर मानक मिश्रणाची मानक किंमत आपल्या कडे उपलब्ध आहे ती म्हणजे २००० किलोग्राम मानक इनपुट आहे म्हणून मानक मिक्स २००० किलो आहे आणि मानक किंमत ६८०० म्हणून या मदतीने आपण मानक सामग्रीच्या किंमतीतील भिन्नता सहज शोधू शकता तर आपण ६८०० असलेल्या एका घटकाची गणना केली आहे आता आपल्याला दुसऱ्या घटकांची गणना करावी लागेल दुसरा घटक वापरल्या जाणाऱ्या स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ मिक्स ची किंमत वजा वास्तविक किंमत असेल म्हणून आता आपण वापरलेल्या साहित्याची प्रत्यक्ष किंमत मोजू मग वापरल्या जाणाऱ्या साहित्याची वास्तविक किंमत किती ती मोजावी लागेल ती आता वापरली जाणाऱ्या साहित्याची खरी किंमत मोजावी लागेल आणि आता एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ओपनिंग स्टॉक व क्लोसिंग स्टॉक समायोजित करावा लागेल आणि मग त्याची गणना करावी लागेल जे कि अगदी सहज शक्य आहे मग ही किंमत काय आहे प्रथम आपण सामग्री A ची गणना कर तर आपणास त्याची गणना कशी करावी लागेल जसे मी तुम्हाला सांगितले आहे की आपल्याला प्रत्यक्ष इनपुट दिले नाही ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक तसेच काही खरेदी आपण केल्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला सर्व तीन गोष्टी समायोजित कराव्या लागतील आणि हे समीकरण म्हणजे ओपनिंग स्टॉक खरेदी क्लोसिंग स्टॉक सुरुवातीचा साठा म्हणजे ओपनिंग स्टॉक आपल्याकडे किती उपलब्ध आहे तर प्रथम डिसेंबर मध्ये ओपनिंग स्टॉक किती होणार आहे जर मटेरियल A ३५ किलोग्राम असेल तर त्याची किंमत किती असेल ओपनिंग स्टॉक किंमत आपणास दिली जात नाही आणि B च्या बाबतीत ओपनिंग किंमत आहे ४० किलो ग्राम आणि पण त्याच्या अक्चुअल किंमतींची माहिती आपणास येथे दिलेली नाही तर मग ओपनिंग स्टॉक ची वास्तविक किंमत किती असेल आपणास खरेदी किंमत जी दिली जाते त्याची आपण गणना करू शकतो परंतु मानक किंमत देखील दिले जात नाही तसेच ओपनिंग स्टॉक ची वास्तविक किंमत आपणास दिली जात नाही ओपनिंग स्टॉक च्या प्रत्येक युनिटची वास्तविक किंमत दिली जात नाही म्हणून येथे मानक नियम जर सुरुवातीच्या स्टॉकची वास्तविक किंमत खरेदी स्टॉकला दिली गेली नसेल तर आपण गृहित धरले तर वास्तविक किंमत प्रमाण किंमतीच्या बरोबरी ची असेल आणि मग आपल्याला खरेदी बद्दल एकूण माहिती दिली जाईल हा प्रारंभिक स्टॉक संपल्यानंतर थोडक्यात 35 किलो ग्राम इतका ओपनिंग स्टॉक आहे तर A 35 किलो स्टॉक संपल्यास आपण खरेदीसाठी जाऊ कारण या काळासाठी वास्तविक आवश्यकता खूपच जास्त आहे तर उर्वरित खरेदी केली जाईल जेव्हा आपण सध्या खरेदी कराल तेव्हा आपल्याला माहित आहे की आपण किती खरेदी करतो आणि आपण कोणत्या किंमतीवर खरेदी केली म्हणून आपल्याला हे माहित आहे की स्टॉक किती आहे म्हणून आपल्याला त्या ओपनिंग स्टॉक अधिक खरेदीसाठी समायोजित करावे लागेल आणि क्लोसिंग स्टॉकसह किती खरेदी शिल्लक राहिली ती पाहावी लागेल म्हणून आपण येथे जे सूत्र वापरात आहोत ते आहे ओपनिंग स्टॉक खरेदी ओपनिंग स्टॉक खरेदी वजा क्लोसिंग स्टॉक वास्तविक विकलेल्या सामग्री तर आपल्याला आता गणना करावी लागेल तर आपण येथे मटेरियल कॉस्ट ची गणना केली असता आपणास मटेरियल साठी वास्तविक खर्च किती आला असेल हे कळेल आपण हे साहित्य A साठी मोजू आपण हे कसे कराल तर पहिल्यांदा मी इथे थोडक्यात ओपनिंग स्टॉक बद्दल लिहितो जो कि आहे ३५ किलो ग्राम ४ रुपये दराने हा एक मानक दर आहे कारण कोणताही दर उपलब्ध नाही म्हणून आपण प्रमाणित दर घेत आहोत तर हे किती हे एकूण रक्कम १४० म्हणून कार्य करते आणि या प्रकरणात खरेदीच्या खरेदीपेक्षा आपण हे किती वापरले आहे आता आपण तपासून पहा की आपण किती खरेदी केली आहे त्यापैकी किती खरेदी वापरली जाते डिसेंबर महिन्यात आपण ८०० किलो खरेदी केली आणि या प्रकरणात आपण किती खर्च केला आहे ते म्हणजे ३४०० तर आपण सहजपणे शोधू शकता की येथे उपलब्ध किंमत काय आहे ते म्हणजे ४ २५ आहे म्हणून जर आपण या किंमतीकडे पाहत असाल तर आम्हाला किती खरेदी वापरली जाते ७२५ किलो आपण येथे दिलेला क्लोजिंग स्टॉक 5 किलोग्राम इतका घेतला आहे तर याचा अर्थ असा आहे की बाह्य खरेदी ४ २५ रुपये दराने ७२५ किलो वापरली गेली तर एकूण किंमत किती आहे वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा भाग ३३ आहे ही ३३७८ ७५ बरोबर होणार आहे म्हणून येथे हे दोन घटक आहेत तर मटेरियल A साठी वापरली जाणारी एकूण किंमत किती असेल तर ती जवळपास ३५ इतकी येईल आणि याची एकूण बेरीज ३५१८ ७५ असेल तर मटेरियल बी साठी ती किती असेल याची गणना करावी लागेल तर त्या साठी ओपनिंग स्टॉक च्या किती युनिट्स चा वापर झाला असेल तो असेल ४० किलो ग्राम ३ रुपये दराने तर हे किती होणार आहे १२० म्हणजे ४० गुणिले ३ तर खरेदींपैकी आपण किती वापरले आहे आणि किती रुपये दराने येथे ११५० किलो २ ५० दराने किती येईल तर याचा वास्तविक दर किती असेल तो असेल ११५० गुणिले २ ५० जो येईल २८७५ रुपये आणि आणखी एक रक्कम येईल २९९५ रुपये येथे वापरलेली एकूण सामग्री काय आहे हे आपण शोधू शकतो जर आपण सामग्रीची गणना केली तर ती ११९० किलो आहे आणि हे कसे काम करते १०३५ आणि ७९५ म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही एकूण रक्कम १०० प्रमाणे कार्यरत आहे आणि ही ३५ आणि ७९५ आहे आपण वापरलेले हे दोन साहित्य आहेत आणि यात एक ४० किलो आणि ११५० इतके आहे ज्याची एकूण २०२० किलो ग्रॅम्स इतकी येईल आपण वापरलेली एकूण सामग्री २०२० किलो आहे आणि या एकूण किंमतीची किंमत किती आहे तर हे किती येईल हे ६५१३ ७५ रुपये म्हणून येईल आपली गणना केलेली किंमत ही वापरल्या जाणाऱ्या साहित्याची खरी किंमत आहे म्हणून वापरल्या जाणाऱ्या साहित्याची मानक किंमत आणि वापरलेल्या साहित्याची वास्तविक किंमत जर आपल्याला आढळली तर आपण मटेरियल कॉस्ट मध्ये काय फरक आहे हे शोधण्यास सक्षम व्हाल जर आपण हा फरक पाहिला तर आपणास मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स किती ते मोजता येईल तर हे जवळपास प्रमाणित मूल्य असेल जे कि आपण या अगोदरच मोजलेले होते जे कि होते ६८०० तर मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स आहे ६८०० तर तो कसा आला ६८०० ६५१३ जर आपण याची गणना केली तर ती असेल स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ मिक्स वजा अक्चुअल कॉस्ट म्हणजे स्टॅंडर्ड कॉस्ट आहे ६८०० आणि अक्चुअल कॉस्ट आहे ६५१३ म्हणजे मटेरियल व्हेरिएन्स असेल ६८०० ६५१३ २८६ २५ जी कि अनुकूल असेल जर स्टॅंडर्ड कॉस्ट हि ६८०० असेल तर अक्चुअल कॉस्ट येईल ६५१३ आणि मटेरियल व्हेरिएन्स निघेल २८६ २५ जे अनुकूल आहे तर हे घडले कसे याचे कारण आपणास या प्रकरणात दिलेली माहिती पाहता हे लक्ष्यात येईल कि दिलेल्या दरानुसार व्हेरिएन्स हे अनुकूल असणार आहे जरी प्रमाण २००० किलोग्राम होते आणि आपण २०२० ची वास्तविक मात्रा वापरली आहे परंतु मला वाटते की किंमतीमध्ये काही फरक आहे आणि जर आपण या युनिटच्या किंमतीत फरकांची गणना केली तर आणि आपण मानक मोजले तर मानक आपणास दिले जाते की मानक किंमती ३ रुपये आणि ४ रुपये आहेत परंतु मला वाटते की वास्तविक किंमत त्यातील एका घट ने खाली आली आहे जर आपण त्या किंमतीच्या युनिटमध्ये दिलेली किंमत मोजली तर तुम्हाला दिसेल की प्रत्यक्ष किंमत ३ होती आणि दुसर्या बाबतीत वास्तविक किंमत २ ५० आहे किंमत म्हणजे वापरलेल्या प्रमाणात वाढ म्हणून वापरली जाते ती २००० कि प्रमाणित गरजांपेक्षा जास्त आहे जी आपण २० किलोग्रॅम पेक्षा जास्त सामग्री वापरली आहे परंतु प्रति युनिट किंमत खाली आली आहे कदाचित ते खरेदी खर्चाची कमतरता असू शकते कारण प्रमाणित किंमत A आणि B साठी ४ आणि ३ रुपये प्रतिकिलो होती जिथे वास्तविक किंमत ३ आणि २ ५ रुपये प्रति किलोपर्यंत आली आहे तर शेवटी फरक सकारात्मक झाला आहे कारण प्रमाणानुसार वाढ झाली आहे किंमत प्रति किलो खाली आली आहे आणि निव्वळ परिणाम सकारात्मक आहे म्हणून जर आपण या दोन्ही किंमतींची गणना केली तर ही दोन्ही प्रमाणित किंमत ६८०० आहे आणि वास्तविक किंमत ६५१३ इतकी कमी झाली आहे म्हणून या प्रकरणात ६५१३ ७५ आपल्याला येथे हे करावे लागेल तर हे २८६ २५ आहे आणि भिन्नता अनुकूल बनली आहे तर उर्वरित भिन्नता देखील आपल्याला मोजावी लागेल या समस्से संदर्भात मटेरियल प्राइस व्हेरिएन्स मटेरियल युसेज व्हेरिएन्स मटेरियल मिक्स व्हेरिएन्स आणि मटेरियल एल्ड व्हेरिएन्स या बद्दल मी पुढील सत्रात चर्चा करेन खूप खूप धन्यवाद